इलेक्ट्रिक फिल्ड अँड पोटेन्शियल इन अ कंडक्टर आपण चर्चा करत होतो इलेक्ट्रोस्टॅटीक फिल्ड तसेच इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल बद्दल आता आपण त्याचा वापर करणार आहोत डिफरंट सिच्युएशनस मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल आणि कण्डक्टर वरील चार्जेस बद्दल कण्डक्टर हे मटेरियल चे अतिशय स्पेशल क्लास आहेत आणि म्हणून आपण त्यांच्याबद्दल या लेक्चर मध्ये चर्चा करणार आहोत नंतर आपण चर्चा करू पोलरायझेबल मटेरियलस किंवा डायइलेक्ट्रिकस बद्दल आता आपण आज सुरवात करुयात कंडक्टर पासून डेफिनेशन नुसार कंडक्टर मध्ये फ्री चार्जेस असतात जे हालचाल करतात इलेक्ट्रिक फील्ड च्या प्रभावाखाली आणि म्हणून ते एका ठराविक पद्धतीने वागतात मी याच्या प्रॉपर्टीज बद्दल चर्चा करणार आहे तसेच त्यांना एक्सप्लेन करणार आहे आपण पाहत आहोत कंडक्टरच्या प्रॉपर्टीज चला घेऊयात प्रॉपर्टी 1 कंडक्टर च्या आत मधील इलेक्ट्रिक फील्ड हे 0 असते हे समजायला खूप सोपे आहे जर माझ्याकडे कण्डक्टींग मटेरियल असेल आणि त्याच्या आत मध्ये फिल्ड असेल E ≠ 0 तर हे फिल्ड चार्जेस मुव्ह करेल आणि हे चार्जेस मुव्ह होत राहतील जोपर्यंत फिल्ड 0 बनत नाही तर कंडक्टर च्या आत मधील चार्जेस मी म्हणेन एक्स्ट्रा चार्जेस कारण इतर सर्व काही न्यूट्रल आहे तोपर्यंत कंडक्टर मुव्ह होत राहील E जोपर्यंत 0 होत नाही कारण चार्ज हे मोबाईल असतात म्हणून कंडक्टर च्या आत मधील E नेहमीच 0 असेल आणि याचा परिणाम म्हणून क्रमांक 2 कोणताही एक्स्ट्रा चार्ज जर कंडक्टर वर ठेवला तर तो नेहमी त्याच्या सरफेसवर मुव्ह होतो याची चर्चा आपण यापूर्वीच सुरुवातीच्या काही लेक्चर मध्ये केलेली आहे आता आपण याला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करू हे समजून घेण्यासाठी आपण घेऊया हा कंडक्टर जो सॉलिड असेल आणि आत मध्ये E असेल 0 जर मी कोणताही स्मॉल वोल्युम घेतला कोणत्याही आकाराचा कोणत्याही शेपचा त्यावेळेस गॉस च्या नियमा Gausss law नुसार इंटिग्रल E डॉट ds कारण E आहे 0 आणि हे असणार आहे q एनक्लोज्ड बाय ε0 याच्यावरून आपण लगेच सांगू शकतो की कोणत्याही वोल्युम कोणत्याही शेप कोणत्याही साईज मध्ये एनक्लोज्ड केलेला q असेल 0 आणि त्यामुळे कंडक्टर च्या आत मध्ये एक्स्ट्रा चार्ज असणार नाही याचीसुद्धा आपण यापूर्वी चर्चा केली होती जेव्हा आपण पहिले होते कि कशाप्रकारे आपण टेस्ट केला जातो कुलम फोर्स 1 ओवर r स्क्वेअर यासंबंधात By Gauss' law E ds0qenclosed0 or qenclosed0 मी याचे आणखीन थोडक्यात स्पष्टीकरण देणार आहे समजा मी घेतला स्पियरिकल कंडक्टर जेणेकरून इथे असेल स्पियरिकल सिमेट्री इथे फरक असणार नाही एका डायरेक्शन मध्ये आणि दुसरे डायरेक्शन मध्ये आणि काही एक्स्ट्रा चार्ज याच्यावर ठेवले हा एक्स्ट्रा चार्ज डिस्ट्रीब्यूट होईल स्पियरिकली सिमेट्रीक पद्धतीने ज्याअर्थी एक सारख्या चार्जेस रिपेल करतात मी अपेक्षा बाळगतो कि हे चार्जेस सुद्धा मुव्ह करतील चला पाहुयात हे आहेत पॉझिटिव्ह चार्जेस जे सरफेस वर मुव्ह झालेले आहेत आता पाहुयात कि काय घडते ज्यावेळेस हे फील्ड असत नाही 1 ओवर r स्क्वेअर किंवा गॉसचा नियम Gausss law सॅटीस्फाईड होत नसेल तर हे लक्षात ठेवा की गॉसचा नियम Gausss law हा इक्विव्हॅलेंट आहे फिल्ड च्या जो बदलतो 1 ओवर r स्क्वेअर अशाप्रकारे तर याच्यासाठी आता मी काय करतो की मी घेतो खूप स्मॉल सरफेस या येथे आणि याच्या अपोझिट साईड मध्ये हा सरफेस बनवत आहे इक्वल सॉलिड अँगल dΩ समजा येथील डिस्टन्स आहे r 1 समजा लार्जर डिस्टन्स असेल r 2 dΩ खूप स्मॉल आहे यापूर्वी आपण काय शिकलो होतो स्पियरिकल कोऑर्डिनेट मध्ये याची एरिया मला याचे चित्र बनवू द्या मी या ठिकाणी घेत आहे स्मॉल सरफेस एका साईडवर r 1 लार्जर सरफेस दुसऱ्या साईडवर r 2 आणि हि एरिया आहे dΩ r2 स्क्वेअर ही एरिया आहे dΩ r 1 स्क्वेअर चला आता कॅल्क्युलेट करूयात या पॉईंट वरील फिल्ड हा मिडल पॉईंट जिथे दोन लाईन मिळत आहेत दोन साईड वरील चार्जेस मुळे या सरफेस वरील चार्ज असणार आहे सिग्मा जर बाहेरील चार्ज डेन्सिटी असेल सिग्मा गुणिले dΩ r2 स्क्वेअर या साईड वर असणार आहे dΩ r 1 स्क्वेअर सिग्मा आता घेऊया की E व्हेरी होतो 1 ओवर r रेज 2 मायनस डेल्टा अशाप्रकारे इथे डेल्टा हा पॉझिटिव्ह नंबर आहे त्यावेळेस या पॉईंट वरील फिल्ड असणार आहे E बरोबर सिग्मा dΩ r 2 स्क्वेअर भागिले r 2 रेज टू 2 मायनस डेल्टा आणि ते असेल या डायरेक्शन मध्ये हि आहे फिल्ड डायरेक्शन आणि मायनस सिग्मा dΩ r 1 स्क्वेअर भागिले r 1 स्क्वेअर मायनस डेल्टा आणि ते असणार आहे या डायरेक्शन मध्ये तर आता नेट फिल्ड मिळणार आहे आणि हा कॉन्स्टंट k असेल 1 ओवर 4 π ε0 मला सध्या त्याची काळजी नाही मला सध्या जास्त काळजी आहे ती r च्या डिपेंडस बद्दल तर हे असेल k सिग्मा dΩ ते सर्व सेम आहेत r 2 रेज टू 2 डेल्टा मायनस r 1 रेज टू डेल्टा E∝1r2 δ δ0 Eσdr22r22 δ σdr12r12 δkkσd मी घेत आहे हा स्पियर आणि मी फोकस करत आहे या पॉईंट वरील फिल्ड वर या दोन स्मॉल एरिया मुळे आणि मला लक्षात येतं की हे फिल्ड E आहे सिग्मा k गुणिले dΩ r 2 रेज टू डेल्टा मायनस r 1 रेज टू डेल्टा जर r 2 असेल ग्रेटर दॅन r 1 तर हे असेल फिल्ड या डायरेक्शन मध्ये तर इथे आहे नेट फिल्ड या डायरेक्शन मध्ये हे काय करेल तर ही घेऊ रेड डायरेक्शन पॉझिटिव्ह हे मुव्ह करेल जास्त चार्जेस सरफेस सोबत या रिजल्ट सोबत की अपोझिट चार्ज आत सोडले जातील तर आपण पाहिले ते म्हणजे की जर फिल्ड प्रोपोर्शनल असेल 1 ओवर r रेज टू 2 मायनस डेल्टा सोबत तर त्यावेळेस एक्स्ट्रा चार्ज सरफेस पासून येतो आणि मग तो आणखीन चार्ज खेचतो आणि म्हणून आत मध्ये अपोझिट चार्ज राहणार आहेत आतील चार्ज हा 0 होणार नाही चला घेऊ दुसरी सिच्युएशन आणखी एखादी सिच्युएशन मी आता घेतो E प्रोपोर्शनल टू 1 ओवर r रेज 2 प्लस डेल्टा या केस मध्ये नेट फिल्ड E असेल k सिग्मा dΩ r 2 रेज टू डेल्टा मायनस डेल्टा मायनस r 1 रेज टू मायनस डेल्टा आणि म्हणून जर r 2 ग्रेटर दॅन r 1असेल तर फील्ड असणार आहे अपोझिट डायरेक्शन मध्ये मी या ठिकाणी तो ब्लॅक दाखवत आहे तर आता हे सरफेस मधील एक्स्ट्रा चार्ज स्टार्ट करतील ढकलायला सेम चार्ज आत मध्ये सेंटर च्या दिशेने तर फायनल डिस्ट्रीब्यूशन मध्ये तिथे सेंटरमध्ये काही चार्ज असणार आहे सेम साइनचा आणि अपोझिट चार्ज आणि राहिलेले वोल्युम या दोन केसेस मध्ये मी आता जनरलाइज करू शकतो आर्ग्युमेंट कारण मी अशा प्रकारचे अपोझिटिवली लोकेटेड सेक्शन सर्वीकडे बनवू शकतो आणि म्हणून तुम्ही पाहू शकता की जर फिल्ड डेव्हिएट झाले 1 ओवर r स्क्वेअर पासून तर आतील चार्ज 0 नसतो आणि म्हणून जर E असेल 1 ओवर r स्क्वेअर तर तुम्ही पाहू शकता हे दोन टर्म्स एक्झॅक्टली कॅन्सल होतात याचा अर्थ जर डेल्टा 0 असेल तर या टर्म्स कॅन्सल होतात आणि आतील चार्जेस 0 होतील तर आपण जे पाहिले होते गॉसच्या नियमा Gausss law चा परिणाम म्हणून किंवा 1 ओवर r स्क्वेअर बिहेवियर कंडक्टर वरील चार्ज कोणताही एक्स्ट्रा चार्ज सरफेस वर येतो तर पाहण्याचा हा अतिशय फिजिकल मार्ग आहे ज्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोललो आहे पुढचा पॉईंट नंबर 3 संपूर्ण कंडक्टर हा सेम पोटेन्शिअल वर असतो म्हणजेच जर माझ्याकडे असेल हा कंडक्टर तर कोणत्याही दोन पॉईंट वरील पोटेन्शियल हा इथे पॉईंट घ्या हा पॉईंट येथे आत मध्ये एक पॉईंट एक पॉईंट दुसऱ्या साईडवर तर हे सर्व असणार आहेत सेम पोटेन्शियल वर कारण अतिशय सोपे आहे जेणेकरून कंडक्टर च्या आत मध्ये E बरोबर 0 आहे तिथे कोणताही वर्क होत नाही कंडक्टरच्या आत मध्ये एका पॉइंट पासून दुसऱ्या पर्यंत जाण्यासाठी जर वर्क डन नसेल तर पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा नसेल हे सेमच असायला हवेत दुसऱ्या मार्गाने पाहू जर कंडक्टरच्या वरील किंवा आत मधील दोन पॉईंट वर पोटेन्शियल डिफरेन्स असेल तर त्याचा अर्थ होतो की तिथे फील्ड असणार आहे कारण फिल्ड असणार आहे डेल्टा पोटेन्शियल भागिले डिस्टन्स जर फिल्ड असेल तर चार्जेस मुव्ह होणार आहेत जोपर्यंत फिल्ड होत नाही 0 आणि पोटेन्शियल हे सेम असेल तर कंडक्टर चे सर्व सरफेस हे इक्विपोटेन्शियल सरफेस असतात कारण पोटेन्शियल हे सर्वत्र सेम असतं पुढे इलेक्ट्रिक फील्ड हे नेहमी कण्डक्टींग सरफेसशी परपेंडीक्युलर असतं हे सुद्धा समजायला खूप सोपे आहे पुन्हा एकदा पाहूयात कंडक्टर कडे आपण ऑलरेडी म्हणालो होतो की कंडक्टरचा सरफेस हा इक्विपोटेन्शियल असतो तर सुरुवातीला मी तुम्हाला मॅथेमॅटिकल आर्ग्युमेंट देतो की कंडक्टरचा सरफेस इक्विपोटेन्शियल सरफेस आहे आणि E हे दुसरे काही नसून मायनस ग्रॅडियंट ऑफ V आहे या संपूर्ण सरफेसवर पोटेन्शियल सेम असल्याकारणाने आणि ग्रॅडियंट हा नेहमी ग्रॅडियंट ऑफ V हा परपेंडीक्युलर असतो इक्विपोटेन्शियल सरफेस सोबत तर हे साहजिकच आहे की फिल्ड याला परपेंडीक्युलर असणार आहे फिजिकली समजा कि फिल्ड परपेंडीक्युलर नसेल फिजिकली समजा इथे कंपोनेंट होता मी तो दाखवत आहे रेड च्या साह्याने कण्डक्टींग सरफेस वर तर हे आता चार्जेस अवेलेबल करेल मोबाईल चार्जेस अवेलेबल आहेत कंडक्टरवर मुव्ह होण्यासाठी आणि ते मुव्ह करत राहतात जोपर्यंत सरफेसला पॅरलल असणारे फिल्ड 0 होत नाही तर शेवटी तुम्ही इंटरप्रिट करत आहात कि E सरफेसला परपेंडीक्युलर होतोय या कारणाने मी आता लिहू शकतो कि काय असेल कंडक्टर वरील सरफेस चार्ज डेन्सिटी त्याच्यासाठी मी काय करतो तर मी निवडतो स्मॉल बॉक्स इथे सिलेंड्रिकल किंवा काहीही सिलेंडर सारखा फिल्ड परपेंडीक्युलर आहे त्यामुळे इथे फिल्ड परपेंडीक्युलर होईल हा बाहेर येणार असेल किंवा आत मध्ये जाणारा असेल जर आता मी अप्लाय केला गॉसचा नियम Gausss law E डॉट ds आपण कोणट्रिब्यूट करतो फक्त दोन बेसच्या किंवा सिलिंडरच्या अपर सरफेस ने आणि आतील फिल्ड E असणार आहे 0 म्हणून E डॉट ds हे दुसरे काही नसून E डॉट n आहे इथे n आहे सरफेस मधून बाहेर येणारा वेक्टर वोल्युम मधून बाहेर येणारा त्या सरफेस मधून E डॉट n गुणिले स्मॉल एरीया d a आणि हे असायला हवं चार्ज डेन्सिटी गुणिले डेल्टा a भागिले ε0 गॉस च्या नियमा Gausss law नुसार आणि म्हणून E डॉट n असेल सिग्मा ओवर ε0 अशाप्रकारे सरफेस चार्ज डेन्सिटी आणि कंडक्टरच्या सरफेस वरील इलेक्ट्रिक फील्ड रिलेटेड असतात जर फिल्ड आत मध्ये जात असेल तर तुम्ही पाहू शकता E डॉट n निगेटिव असते चार्ज डेन्सिटी निगेटिव्ह असायला हवी जर फिल्ड बाहेर येत असेल तर चार्ज डेन्सिटी पॉझिटिव्ह असते n0 पुढे जर मी बनवली क्लोज कॅव्हिटी कंडक्टर ची ज्याच्या आत मध्ये q चार्ज नाही इथे आत मध्ये काहीच नाही त्यावेळी चार्ज फ्री कॅव्हिटीच्या आत मध्ये सुद्धा फिल्ड 0 असेल हे सुद्धा समजायला खूप सोपे आहे त्यासाठी सर्वप्रथम एक फिजिकल आर्ग्युमेंट करू मी कल्पना करतो की हि संपूर्ण वस्तू सॉलिड कंडक्टर आहे तर जे काही चार्जेस मी देईन किंवा बाहेरून जो काही चार्ज मी लावेन मी काहीही केले तरी सर्व चार्जेस प्लस किंवा मायनस हे बाहेरच्या सरफेस वर राहतात म्हणजेच आत मध्ये चार्ज नाही जर आता मी याचा सेक्शन रिमूव केला आत मध्ये कॅव्हिटी बनविण्यासाठी चला ही कॅव्हिटी बनवूयात आणि इलेक्ट्रिकली याला पुसून टाकुयात मी काहीही डिस्टर्ब केलेले नाही मी कोणताही चार्ज मुव्ह केला नाही आणि म्हणून आतील सिच्युएशन ही पूर्वीसारखीच राहील आणि त्यामुळे E बनेल 0 दुसरा मॅथेमॅटिकल मार्ग याच्याकडे पाहण्याचा असेल जे आपण काही लेक्चर पूर्वी केले होते ते म्हणजे मी घेईन डायव्हरजन्स ऑफ v ग्रॅड v जे असणार आहे v लाप्लाशियन ऑफ v प्लस ग्रॅड ऑफ v स्क्वेअर आणि मी इंटिग्रेट करेन ओवर हा आतील वोल्युम तर मी इंटिग्रेट करत आहे ओवर हा कॅव्हिटीच्या आतील वोल्युम d v इंटिग्रेशन d v इंटिग्रेशन d v हे येईल इंटिग्रेशन v ग्रॅड ऑफ v डॉट ds या टर्म मधील कोणताही चार्ज 0 होत नाही तर माझ्याकडे शिल्लक असेल ग्रॅड v स्क्वेअर d v पुन्हा हा v आहे कॉन्स्टंट ओवर द सरफेस ऑफ कण्डक्टर तर मी याला बाहेर घेऊ शकतो ग्रॅड v डॉट ds हे दुसरे काही नसून E डॉट ds आहे जर तुम्हाला हवे आल्यास मायनस साईन सोबत परंतु आत मध्ये चार्ज नाही आणि म्हणून ही टर्म गायब होते शेवटी माझ्याकडे शिल्लक असेल ते म्हणजे ग्रॅड v स्क्वेअर d v बरोबर 0 हे असणार आहे पॉझिटिव्ह डेफीनाईट कॉन्टीटी आणि म्हणून ग्रॅड v असले पाहिजे 0 जर हे गायब व्हायला हवे तर आणि म्हणून आत मध्ये इथे फील्ड असत नाही VVdVV2VdVV2dVVVdSV2dV V2dV0 or V0 तर जर मी घेतला कंडक्टर कितीही पातळ शेल असला तरी आतील फिल्ड नेहमीच 0 असेल बाहेरून मी काही जरी केले तरी आणि हे वापरले जाते बाहेरील डिस्टर्बन्स पासून इंस्ट्रूमेंट प्रोटेक्ट करण्याचे शिल्ड बनवण्यासाठी लोक असेसुद्धा म्हणतात कि कधी जर तुम्ही अडकलात वादळामध्ये तर तुम्ही जायला हवे कार च्या आतमध्ये जे बनवलेले असते मेटल पासून तेव्हा तुम्ही कोणत्याही बाहेरील डिस्टर्बन्स पासून शेल मध्ये असता आणि यालाच म्हटले जाते फॅरडे चे केज faradays cage आता शेवटचा मुद्दा जर मी ही कॅव्हिटी घेतली जरी याच्या इनर सरफेस वरील नेट चार्ज 0 असला गॉसच्या नियमा Gauss's law नुसार कारण कंडक्टर च्या आत मधील फिल्ड 0 असते जर मी घेतला हा गॉस सरफेस आणि इंटिग्रेट केले तर मला मिळेल 0 नेट चार्जेस मी एक प्रश्न विचारतो की आत मध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूशन असेल का कोणत्या ठिकाणी काही ठिकाणी पॉझिटिव्ह काही ठिकाणी नेगेटिव पुन्हा पॉझिटिव्ह काही दुसऱ्या सरफेसवर याचं उत्तर आहे नाही हे कधीच घडत नाही याचे कारण जर चार्जेस डिस्ट्रीब्यूट असतील तर तिथे असणार आहेत काही इलेक्ट्रिक फिल्ड लाइनस पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत म्हणजेच E नाही 0 परंतु नुकतेच आपण मागील मुद्द्यामध्ये पाहिले होते की कॅव्हिटीच्या आत मध्ये E असते 0 आणि म्हणून इथे कोणताही चार्ज डिस्ट्रीब्यूशन असणार नाही तर कंडक्टर मध्ये बनवलेल्या कॅव्हिटीच्या आत सिग्मा त्या कॅव्हिटीच्या सरफेसवर सिग्मा म्हणजेच सरफेस चार्ज नेहमी 0 असतो तर या आहेत काही प्रॉपर्टीज कंडक्टर च्या ज्या आपण पाहिल्या आणि तुम्ही पाहिलं की कंडक्टर च्या आत मध्ये मोबाईल चार्ज उपलब्ध असतात त्यामुळे या स्पेसिफिक प्रॉपर्टीज असतात